क्वान्टम हायपोथेसिस अँड स्पेसिफिक हीट ऑफ सॉलिड्स तर आपण आतापर्यंत लेक्चर मध्ये काय केले आहे कि प्रयोगांद्वारे स्थापित केले गेले आणि प्रयोगांपासून समजून घेणे फार महत्वाचे आहे की नंबर एक ब्लॅक बॉडी रेडिएशन आणि याचा अर्थ त्याची स्पेक्टरल डेन्सिटी ऑसीलेटरच्या एनर्जी लेव्हल्स घेऊन स्पष्ट केले जाऊ शकते आणि याचा अर्थ काय याचा अर्थ असा की जर एखाद्या ऑसिलेटरला फ्रिक्वेंसी nu असेल तर ते 0 h 2 h अश्या एनर्जीस घेऊ शकते आणि असेच पुढे n पर्यंत म्हणजे h चे n क्वांटा आणि याद्वारे आम्हाला एक स्पेक्ट्रल डेन्सिटी कर्व प्राप्त झाले जे प्रयोगांना पूर्णपणे फिट होते आणि ते 2 मर्यादाकडे देखील गेले जेव्हा T खूप मोठे आणि खूप लहान असताना ती संबंधित वेन आणि रायले जीन्स च्या सूत्राकडे गेले नंबर 2 एवढेच नाही तर आपण जे पाहिले ते म्हणजे रेडिएशन त्याचा स्वतः रूपामध्ये रेडिएशन मोलेक्युलस असे मानले जाऊ शकते आणि मी तो शब्द वापरत आहे शब्दशः तुम्हाला दाखवण्यासाठी कारण ते रेडिएशन च्या एन्ट्रॉपी बदलाच्या विचारातून आले आहे एनर्जी समान ठेऊन आणि व्हॉल्यूम v1 पासून v2 पर्यंत वाढवून जेव्हा ते विस्तारित होते आणि ते एक आयडियल गॅस सारखेच होते तर रेडिएशन मोलेक्युलस आणि नंतर फोटॉन म्हणले जातात ज्यामध्ये फ्रिक्वेन्सी nu असल्येला रेडिएशनसाठी ज्यांची एनर्जी h nu आहे तर एकीकडे माझ्याकडे ऑसिलेटर आहेत जे रेडिएट होतात ज्यात एनर्जी h 2 h आणि असेच पुढे आहे दुसरीकडे रेडिएशनला त्याचा स्वतः रूपामध्ये h एनर्जी आहे आता जो प्रश्न उद्भवतो आणि मला तो प्रश्न लिहू द्या तो क्वांटिझेशन आहे याचा अर्थ एनर्जी h 2 h च्या युनिट्समध्ये येत आहे आणि असेच पुढे असे ऑसिलेटर्स जे रेडीयेट करत आहेत त्यापर्यंत मर्यादित आहे आणि रेडिएशन स्पष्ट करते आता मला हे स्पष्ट करू द्या कि रेडिएट होत असलेले ऑसिलेटर्स हे चार्ज्ड पार्टिकल्स आहेत आणि जसे ते अक्ससलरेट होतात आणि पुढे मागे जातात ते त्याच फ्रिक्वेन्सीचे रेडिएशन देणे सुरू करतात आणि रेडिएशन अर्थातच प्रकाशासारखे किंवा काहीही तर हे यापुरतेच मर्यादित आहे कि ते अधिक सामान्य आहे किंवा कसे आपण तो प्रश्न पाहूया किंवा क्वांटायझजेशन हा निसर्गाचा नियम आहे का आणि याचा अर्थ हे मेकॅनिकल ऑसिलेटर सारख्या इतर प्रणालींना ते लागू होते का आणि आपण ऍटॉम्स आणि ते सर्व पाहू आणि हे निष्पन्न झाले की हे अधिक सामान्य आहे आणि तो निसर्गाचा नियम बनतो तर हे सर्व हळूहळू तयार झाले आता या लेक्चर मध्ये आपण ज्या विषयावर चर्चा करणार आहोत ते म्हणजे क्वांटायझजेशन लॉ मेकॅनिकल ऑसिलेटरवर लागू होतो तसेच या सर्व गोष्टींद्वारे तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे ती म्हणजे कोणत्याही सिद्धांताची किंवा गृहितकाची चाचणी म्हणजे प्रयोगांद्वारे त्याची पुष्टी करणे हेच विज्ञान सांगते जे काही मी सुचवू शकतो ते प्रयोगांद्वारे पडताळण्यायोग्य असावे किंवा नक्कीच प्रयोग समजावून सांगावा आणि प्रयोग प्रयोगावर आधारित किंवा ती थेअरी तपासण्यासाठी केले गेलेले प्रयोग तर एक पार्श्वभूमी पार्श्वभूमी मी तुम्हाला देणार आहे इन्सुलेटर्सची स्पेसिफिक हीट आणि याबाबत जे काही माहित होते ते म्हणजे डूलॉन्ग पेटिट लॉ जो असे सांगतो आहे की इन्सुलेटरची स्पेसिफिक हीट 3 R प्रति मोल आहे आणि हे इक्विपार्टीशन थेरॉम वर आधारित होते इक्विपार्टीशन थेरॉम काय आहे ते आठवा इक्विपार्टीशन थेरॉम असे सांगते कि एका मोलेक्युल साठी एनर्जी पर डिग्री ऑफ फ्रीडम kT2 असते तर प्रति मोल एनर्जी हि N अवोगाड्रो गुणिले kT2 असणार आहे जी RT2 शिवाय काहीच नाही डुलॉन्ग आणि पेटिट लॉ ने जे निरीक्षण केले असे आहे की सॉलिड मधील अणूंसाठी ऊर्जा 12mv2 सरासरी कायनेटिक एनर्जी आणि 12kx2 सरासरी पोटेन्शिअल एनर्जी दोन्ही क्वाड्रॅटिक आहेत आणि दोन्ही सरासरी RT2 RT2 प्रत्येक डिग्री ऑफ फ्रिडम साठी आता हे 3 डी मध्ये वन डायमेन्शनल केस आहे आपल्याकडे काय असणार आहे तर जर हे 3 डी सॉलिड असेल 3 डी ने मला म्हणायचे आहे 3 डायमेन्शनल म्हणजे प्रत्येक अणूला 3 डिग्रीज ऑफ फ्रिडम आहे तर प्रत्येक अणूमध्ये ऊर्जा असते कायनेटिक एनर्जी 32mv2 असते जी याद्वारे सरासरी मूल्य असते हे ब्रॅकेट म्हणजे मला म्हणायचे आहे प्रति मोल सरासरी 3RT2 आहे आणि पोटेन्शियल एनर्जी 32kx2आहे प्रति मोल सरासरी3RT2एवढी असणार आहे तर टोटल एनर्जी 3 R T असणार आहे आणि म्हणून स्पेसिफिक हीट याचा अर्थ प्रति मोल स्पेसिफिक हीट हि ddT3RT 3R असणार आहे जे अंदाजे 24 जूल प्रति मोल आहे R हे अंदाजे एक जूल आहे आता हे ठीक आहे हे आहे जे नोंदले गेले ते म्हणजे जर आपण स्पेसिफिक हीट विरुद्ध T प्लॉट केले तर ते अंदाजे 24 जूल होते तथापि जसजसे T खाली गेले जस जसे T कमी झाले एक लक्षात आले की स्पेसिफिक हीट खाली गेली आणि T 0 साठी ह्या प्रकारे 0 झाली आणि हे स्पष्ट केले जाऊ शकत नाही हे क्लासिकल इक्विपार्टीशन थेरॉम द्वारे स्पष्ट केले जाऊ शकत नाही क्वांटम थेअरी सुटकेसाठी येऊ शकते काय आणि नेमकेपणाने तेच घडते आता क्वांटम थेअरीच्या विकासावर चर्चा करताना आपण आधी पाहिले आहे की ब्लॅक बॉडी रेडिएशनच्या बाबतीत इक्विपार्टीशन थेरॉम लागू झाले नाही जर ते केले तर रायले जीन्स चे सूत्र असते ऑल राईट त्यामुळेच ते इतर प्रणालींमध्ये टिकेल अशी अपेक्षा करू नये जर हे त्यामुळे चला आता पाहू कि क्वान्टम मेकॅनिक्स च्या आयडीयाज क्वांटम मेकॅनिकल आयडीयाज नि तेव्हा स्पेसिफिक हीट हि 0 होत जाईल जस जसे T 0 हे कसे स्पष्ट केले आता आपण आधीच असे कॅल्क्युलेट केले आहे कि प्रति ऑसिलेटर सरासरी ऊर्जा hehνkT 1च्या समान आहे हे आहे जे आपण मोजले होते फक्त पुनरावलोकन करण्यासाठी आम्ही ते कसे केले आपण असे म्हणालो कि ऑसिलेटर कडे 0 h 2 h आणि अश्याच पुढे एनर्जीज असू शकतात आणि एनर्जी n h असण्याची प्रोबॅबिलिटी हे काही नसून पण e nhνkTn0e nhνkT आहे आणि आपण त्यास प्रोबॅबिलिटी आणि एनर्जी ने गुणाकार करतो आणि आपल्याला एव्हरेज एनर्जी एव्हरेज मिळाली तापमान T वर E एव्हरेज हे n 0nhνe nhνkTn 0e nhνkT च्या बरोबर होते आणि हे मला hehνkT 1देते आणि म्हणून N पार्टिकल्स साठी माझ्याकडे असणार आहे 3 N म्हणजे 3 N डिग्रीज ऑफ फ्रीडम आणि प्रत्येक डिग्री ऑफ फ्रीडम कडे hehνkT 1एवढी एनर्जी आहे ही E T सिस्टम ची एनर्जी असणार आहे म्हणून N ऍटॉम्स असलेल्या एका सॉलिड साठी प्रत्येक डिग्री ऑफ फ्रीडम ची फ्रिक्वेन्सी असते टोटल एनर्जी E हि 3NhehνkT 1द्वारे दिली जाते तर आपल्याला आढळले की क्वांटम कल्पना लागू केल्यामुळे N पार्टिकल्स साठी एनर्जी हि 3NhνehνkT 1 असणार आहे आणि म्हणून स्पेसिफिक हीट मी सॉलिड्स साठी ते कॉन्स्टन्ट व्हॉल्युम किंवा कॉन्स्टन्ट प्रेशर आहे की नाही याच्या निश्चिततेकडे जाणार नाही ह्याचा खरोखरच काही फरक पडत नाही जर त्यांची कॉम्प्रेसबिलिटी फारच कमी असली तर त्यामुळे Cp आणि Cv ह्यामध्ये खरोखर खूप ज्यास्त तफावत असत नाही ते dEdT असे होणार आहे जे 3NhνddT 1ehνkT 1असे असणार आहे जे काहीच नसून परंतु 3NhνehνkT 1ehνkT 12hνkTआहे तर हे 3Nh22kT2ehνkT 1ehνkT 12 च्या बरोबर आहे आणि जर तुम्ही ते T खाली जात असताना एज या फंक्शन ऑफ टेम्परेचर म्हणून प्लॉट केले हा फेलो एक्सपोनेन्शिअली 0 आहे का हे पाहण्यासाठी T 0 तरehνkT→∞ खूप मोठ्या संख्ये कडे जाते आणि म्हणून मी C ला 3h22kT2e hνkT असे लिहू शकतो आणि ते 0 आहे म्हणून ते स्पष्ट करते कि स्पेसिफिक हीट हि 0 जस जसे टी 0 जर तुम्ही क्वांटम कल्पनांचे अनुसरण केले आणि त्यामुळे पुन्हा क्वांटम थेअरीवर विश्वास बसला चला ते डूलॉन्ग पेटिट लॉ कडे देखील जाते का हे पाहूया तर आपण जे मोजले आहे ते C 3h22kT2 ehνkTehνkT 12 आता T मोठ्या किमतीकडे जात असताना मी लिहू शकतो कि ehνkT अंदाजे 1hνkTएवढे आहे आणि म्हणून C 3h22kT2× 1 ×11hνkT 12 आणि ते 3h22kT2×1×k2T2h22 बनते आणि आपणh22 या टर्म्स कॅन्सल केल्या हे जाते k पैकी एक येथे एका k सोबत जाते आणिT2देखील कॅन्सल होते आणि तुम्हाला हा रिजल्ट मिळतो जो आहे 3kN किंवा 3 k प्रति अणू जे खरे पाहता 3 R आहे त्यामुळे फक्त तेव्हाच नव्हे तर जेव्हा मी मेकॅनिकल ऑसिलेटरवर क्वांटम कल्पना लागू करतो मी स्पष्ट करतो की C → 0 T → 0 म्हणून ते उच्च तापमानात सुद्धा योग्य मर्यादेपर्यंत जाते बाय द वे C मोजण्याचे हे मॉडेल आइन्स्टाईन मॉडेल म्हणून ओळखले जाते म्हणून मी हा निष्कर्ष काढून या भागावर जोर देऊन हे सेक्शन संपवतो की जसे टेम्परेचर → 0 असे जाते सॉलिड्स ची स्पेसिफिक हीट नाहीशी होते हे समजवण्यासाठी आइन्स्टाईनने एनेर्जीज च्या क्वांटाइज्ड व्हॅल्यू असलेल्या ऑसीलेटरच्या कल्पना लागू केल्या आहेत यामुळे क्वांटम थेअरीवर थोडा अधिक विश्वास निर्माण झाला या आठवड्यात येणाऱ्या 2 लेक्चरमध्ये मी आता क्वांटम कल्पना इतर सिस्टम्सवर कशा लागू झाल्या याबद्दल चर्चा करणार आहे जसे कि हायड्रोजन स्पेक्ट्रम आणि सर्वसाधारणपणे ऑसीलेटरची एनर्जी लेवल सांगण्यासाठी आणि अश्या प्रकारे क्वांटम थिअरी तयार करण्यास सुरवात केली